नमस्कार काल आपण रेसिस्टन्स इन्डक्टन्स आणि कॅपेसिटन्स सारख्या विविध सर्किट घटकांबद्दल बोललो आपण त्यांचे गुणधर्म पाहिले आणि त्या घटकांवर आधारित समीकरणेही पाहिली आपण ओहम लॉ बद्दल देखील चर्चा केली आता आपण आपली तीच चर्चा चालू ठेवणार आहोत आणि इलेक्ट्रिकल सर्किटच्या विश्लेषणासाठी महत्त्वपूर्ण असलेले इतर मूलभूत लॉ काय आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करू आता ओहम लॉ स्वतः सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी पुरेसे नाही म्हणून किरचॉफ चे दोन लॉ विकसित केले गेले जे मोठ्या प्रमाणातील इलेक्ट्रिकल सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी पुरेसे आणि शक्तिशाली उपकरण आहेत हे दोन लॉ काय आहेत हे दोन लॉ किरचॉफचा करंट लॉ आणि किरचॉफचा व्होल्टेज लॉ आहे किरचॉफचा करंट लॉ म्हणजे चार्ज संवर्धन कायद्यावर आधारित आहे याचा अर्थ असा आहे की विशिष्ट प्रणालीमध्ये चार्जची अल्जेब्रिक बेरीज बदलू शकत नाहीत आणि हा किरचॉफचा करंट लॉ नमूद करतो की विशिष्ट नोडमध्ये किंवा बंद सीमेत प्रवेश करणार्या करंटची अल्जेब्रिक बेरीज नेहमी 0 असेल आपण गणिताचे प्रतिनिधित्व कसे कराल आपण त्याचे समन in सारखे प्रतिनिधित्व कराल तो करंट nth घटकामध्ये किंवा सर्किटच्या nth शाखेत जात आहे तर in करंट nth शाखेत वाहत आहे तर KCL म्हणतो की सर्व शाखेत सर्व करंटची बेरीज सर्व शाखांमध्ये 0 असते आणि n बरोबर n ते N आहे N म्हणजे काय N त्या N नोडला जोडलेल्या एकूण शाखा आहेत सर्किटचे विश्लेषण करीत आहेत किंवा आपण म्हणू शकतो की ह्या विशिष्ट बंद सीमेतून आत किंवा बाहेर येणार्या एकूण शाखा आहेत आता या कायद्यात टर्मिनल मध्ये प्रवेश करणार्या करंटला पॉजिटीव्ह मानले जाते आणि नोड सोडणार्या करंटला निगेटिव्ह मानले जाते म्हणून जर आपल्याला ही विशिष्ट आकृती दिसत असेल की ज्या नोडवर करंट येत आहेत आणि बाहेर जात आहेत तेथे किरचॉफ करंट लॉ लागू करण्याचा प्रयत्न होतो तर करंट i1 नोडच्या आत जात आहे म्हणून तो पॉजिटीव्ह आहे करंट i2 बाहेर येत आहे म्हणून तो निगेटिव्ह आहे त्याचप्रमाणे i3 पॉजिटीव्ह आहे आणि i4 आणि i5 निगेटिव्ह आहेत आणि सर्व करंटची बेरीज 0 होईल जी KCL च्या विशिष्ट समीकरणाला समाधानकारक आहे किंवा वैकल्पिकरित्या आपण लिहू शकतो की i1 अधिक i3 बरोबर i2 अधिक i4 अधिक i5 आहे तर मग यातून आपण निष्कर्ष काढू शकतो की नोडमध्ये प्रवेश करणार्या करंटची बेरीज नोड सोडणार्या करंटच्या बेरजेइतकी असते आता आपण किरचॉफच्या दुसर्या लॉ बद्दल बोलूया आणि हा दुसरा लॉ एनर्जी संवर्धनाच्या तत्त्वावर आधारित आहे या किरचॉफच्या व्होल्टेज लॉ नुसार असे म्हटले आहे की विशिष्ट क्लोज लूप च्या भोवतालच्या सर्व व्होल्टेजेसची अल्जेब्रिक बेरीज 0 असेल तर या प्रकरणात ही Vm लूपमध्ये जोडलेल्या ठराविक एलेमेंट च्या अक्रॉस व्होल्टेज आहे आणि जर आपण सर्व एलेमेंट्समधून एका ठराविक लूपमधील सर्व व्होल्टेजची बेरीज केली तर आपल्याला मिळेल व्होल्टेजची बेरीज नेहमीच 0 आणि mअसेल m ते M पर्यंत आहे जेथे M लूप मधील व्होल्टेजची संख्या आणि Vm आपण mth व्होल्टेज मानले आहे आता आपण एखाद्या ठराविक सर्किटमधील किरचॉफ व्होल्टेज लॉ चे विश्लेषण कसे कराल आपण हे विशिष्ट सर्किट पाहूया जेथे एका ठराविक लूपमध्ये सर्व एलेमेंट्स जोडलेले आहेत तर हे लूप बंद आहे जर आपण या विशिष्ट लूपसाठी किरचॉफ व्होल्टेज लॉ लागू केला तर आपण काय लिहू v1 पासून प्रारंभ करूया कारण आपण v1 पासून प्रारंभ करीत आहोत म्हणजेच आपण व्होल्टेज सोर्स च्या निगेटिव्ह टर्मिनलमध्ये जात आहोत आणि व्होल्टेज सोर्सच्या पॉजिटीव्ह टर्मिनलमधून बाहेर पडत आहोत याचा अर्थ असा आहे की निगेटिव्ह ते पॉजिटीव्ह टर्मिनल दरम्यान व्होल्टेज वाढत आहे म्हणून आपण त्याचे प्रतिनिधित्व वजा v1 सारखे करतो आणि नंतर रेजिस्टन्ससाठी v2 पॉजिटीव्ह आहे कारण आपण पॉजिटीव्ह बाजूने प्रवेश करत आहोत आणि निगेटिव्ह बाजूने बाहेर येत आहोत तर येथे व्होल्टेज ड्रॉप आहे तर व्होल्टेज ड्रॉपसाठी आपण पॉजिटीव्ह आणि व्होल्टेज राइझ साठी निगेटिव्ह लिहित आहोत व्होल्टेज v2 साठी आपण पुन्हा पॉजिटीव्ह म्हणून लिहू कारण रेजिस्टन्स अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप दिसेल आणि नंतर जेव्हा आपण या व्होल्टेज सोर्सच्या अक्रॉस गेल्यास व्होल्टेज पुन्हा निगेटिव्ह स्वरुपाच्या रूपात वाढतो ज्यामुळे आपण v4 व्होल्टेजला निगेटिव्ह म्हणून घेतले आणि नंतर पुन्हा रेजिस्टिव्ह एलेमेंट्स v5 अक्रॉस तो व्होल्टेज ड्रॉप आहे म्हणून आपण पॉजिटीव्ह v5 असे घेतले जर आपण या समीकरणातील एलेमेंट्सची पुनर्रचना केली तर आपण असे म्हणू शकतो की v1v4 हे v2 v3v5 व्यतिरिक्त काही नाही आता यातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो ठराविक लूपमधील व्होल्टेज ड्रॉपची बेरीज व्होल्टेज वाढण्याच्या बेरजेइतकी असते आता आपण सिरीज रेजिस्टर्स आणि व्होल्टेज विभाग संकल्पनांबद्दल बोलूया आपण खाली असलेले सर्किट पाहूया जेथे दोन रेजिस्टर्स सिरीजमध्ये जोडलेले आहेत आणि समान करंट दोन्ही रेजिस्टरमधून वाहत आहेत कारण ते सिरीजमध्ये जोडलेले आहेत आणि ते लूप पूर्ण करीत आहेत तर आपण कोणता लॉ लागू करू शकतो आपण किरचॉफ व्होल्टेज लॉ लागू करू शकतो आता करंट सारखाच आहे म्हणून रेजिस्टर R1 वरील व्होल्टेज ड्रॉप v1iR1 असे लिहिले जाऊ शकते आणि त्याचप्रमाणे रेजिस्टर 2 विरूद्ध व्होल्टेज ड्रॉप देखील v2iR2 असेल तर किरचॉफ व्होल्टेज लॉ मुळे एकूण व्होल्टेज आपण vv1v2 लिहू शकतो आता करंट सामान्य असल्याने आपण करंट घेऊ शकतो आणि आपल्याला vv1v2iR1R2iReq मिळेल तर हे समीकरण या विशिष्ट समीकरणाच्या या विशिष्ट भागास या आकृतीच्या मदतीने प्रतिनिधित्व केले जाईल जिथे आपल्याकडे v व्होल्टेज सोर्स आहे आणि दोन्ही रेजिस्टर्सचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर R1 आणि R2 दोन्ही आहेत म्हणून ReqR1R2 आता आपण हे विशिष्ट समीकरण सामान्य केले तर आपण एकाधिक रेजिस्टर्ससाठी ते वाढवू शकतो तर सिरीजमध्ये जोडलेल्या कितीही रेजिस्टरसाठी इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणजे वैयक्तिक रेजिस्टन्सची बेरीज होय तर समजा आपल्याकडे R1 R2 सारख्या सिरीजमध्ये n रेजिस्टर जोडलेले असल्यास समांतर रेजिस्टर काय असेल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणजे सिरीजमध्ये जोडलेल्या सर्व रेजिस्टन्सचा सारांश ReqR1R2Rni1nRi आता व्होल्टेज रेजिस्टर्समध्ये विभागले गेले आहे जे त्यांच्या रेजिस्टन्स करिता थेट प्रमाणित आहे समजा तेथे रेजिस्टर Rnआहे आणि त्या रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज vn आहे मग vnRnR1R2Rnv आता आपण त्या प्रकरणाबद्दल चर्चा करूया जेथे रेजिस्टर्स समांतर जोडलेले आहेत तिथे आपण असे म्हणतो की करंटची विभागनी होईल तर आता हि आकृती घेऊया जेथे व्होल्टेज R1 आणि R2 ला जोडले गेले आहे जे दोन्ही समांतर आहेत तर R1 मधून वाहणारे i1 असेल आणि R2 मधून वाहणारे i2 असेल हे दोन्ही समांतर असल्याने आपण काय लागू करू शकतो आपण किरचॉफ करंट लॉ लागू करू शकतो मूलभूतपणे एक महत्वाची गोष्ट जी आपण नेहमी थंब रुल म्हणून घेऊ शकतो ते म्हणजे जेव्हा जेव्हा आपण सिरीजमध्ये जोडलेले एलेमेंट पाहतो तेव्हा आपण फक्त किरचॉफ व्होल्टेज लॉ लागू करू शकतो आणि जेव्हा आपल्याला समांतर फॅशनमध्ये जोडलेले एलेमेंट्स दिसतात तेव्हा आपण किरचॉफ करंट लॉ वापरू शकतो तर हे 2 महत्वाचे लॉ आहेत आणि सर्किटच्या आधारे आपण ते लागू करू शकतो आता हे विशिष्ट सर्किट पाहुया जिथे करंट i1 आणि i2 मध्ये विभागले जात आहे i1 R1 मधून वाहत आहे आणि i2 R2 मधून वाहत आहे व्होल्टेज R1 आणि R2 दोन्हीमध्ये समान असल्याने आपण ओहमच्या लॉ चा वापर करून i1 ची किंमत v R1 आहे हे शोधू शकतो आता त्याचप्रमाणे i2 साठी देखील आपण लिहू शकतो i2 हे vR2 आहे तर शेवटी ii1i2vR1vR2v1R11R2vReq हे आपण इक्विव्हॅलेंट आकृती वापरून प्रतिनिधित्व करू शकतो जेथे व्होल्टेज रेजिस्टन्स R इक्विव्हॅलेंटसह सिरीजमध्ये जोडला गेला आहे तर 1Req1R11R2 आता जर आपल्याला सामान्यीकरण करायचे असेल तर आपण काय लिहू समजा जर n रेसिस्टेन्स समांतर असतील तर 1 बाय R इक्विव्हॅलेंट हे 1 बाय R1 अधिक 1 बाय R2 अधिक तसेच 1 बाय Rn पर्यंत किंवा गणिताच्या दृष्टीने आपण लिहू शकतो i सारांश बरोबर 1 ते N 1 बाय Ri i हे 1 ते N दरम्यान आहे 1Req1R11R21Rni1n1Ri जेथे N ही एलेमेंट्सची संख्या असते जी समांतर फॅशनमध्ये जोडलेल्या रेजिस्टरची संख्या असते तर मग आपण या विशिष्ट पैलूचा सारांश कसा काढू शकतो हे असे म्हणतात की समांतर जोडलेल्या कितीही रेजिस्टन्सचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टरचा रेसिप्रोकेल म्हणजे वैयक्तिक रेजिस्टरच्या रेसिप्रोकेलची बेरीज होय म्हणून वैयक्तिक रेजिस्टन्सचा रेसिप्रोकेल 1Ri आहे आणि नंतर आपल्याला सारांश मिळेल आणि जे काही आपल्याला शेवटी मिळेल त्याचा परत रेसिप्रोकेल घेऊ आणि आपल्याला समान रेजिस्टन्सची व्हॅल्यु मिळेल याचा अर्थ असा की आपण फक्त R इक्विव्हॅलेंट लिहू शकतो वैयक्तिक रेजिस्टन्सच्या रेसिप्रोकेलच्या योगाचा रेसिप्रोकेल आहे आता आपण मागील स्लाइडमध्ये जे सर्किट पाहिले जेव्हा आपण करंट डिव्हिजन विषयी बोलू आपल्याला वैयक्तिक रेजिस्टर्सद्वारे करंट प्रवाह मिळेल i1iR2R1R2 आणि i2iR1R1R2 आता तुम्ही विचाराल की आपण ही व्हॅल्यु कशी निर्धारित करू शकतो तर आपण ही विशिष्ट आकृती पाहू i1 आणि i2 ची व्हॅल्यु कशी शोधू शकतो ते पाहूया तर आता आपल्याला हे माहित आहे की i हे i1 अधिक i2 आहे आणि व्होल्टेज v तरीही दोन्ही रेजिस्टरवर लागू केले आहे म्हणून vi1R1i2R2 तर येथून i2 ची व्हॅल्यु शोधू शकतो जी i1R1R2 आहे आता ii1i1R1R2 आता आपण सरलीकृत करू तर ii1R1R2R2 म्हणून i1iR2R1R2 i2iR1R1R2 आता आपण उदाहरण घेऊ जर आपल्याला सर्किटमध्ये i2 आणि v2 ची व्हॅल्यू शोधण्यास आणि 3 ओहम रेजिस्टरमध्ये पॉवर डेसीपेट झालेला काढण्यास सांगितले गेले तर आपण काय कराल हे दोघे समांतर जोडलेले असल्याने आपण या नोडवर किरचॉफचा करंट लॉ वापरू शकतो आणि इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू शकतो तर आपल्याला समान रेजिस्टन्स मिळेल Req46।।3463636Ω तर सर्किटचे एकूण R इक्विव्हॅलेंट 6 ओहम असेल आणि त्यानुसार आपण करंटची व्हॅल्यु शोधू शकतो iVReq1262A आता 2 ओहमच्या समांतर रेजिस्टन्स अक्रॉस व्होल्टेज हा मूलत या विशिष्ट भागाचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असेल तो v2Ωi2Ω4 V असेल हा व्होल्टेज v2 दोन्ही रेजिस्टरसाठी सामान्य असल्याने आपणास व्हॅल्यू v2 मिळू शकेल या संयोजनासाठी आणि नंतर करंट डिव्हिजनचा वापर करून आपल्याला i2 ची व्हॅल्यू मिळू शकते तर आपल्याला 6 ओहम आणि 3 ओहम समांतर रेजिस्टरच्या इक्विव्हॅलेंट जोडणीसाठी 4 व्होल्टची व्हॅल्यु मिळेल जी v2 आहे नंतर करंट डिव्हिजन नियम वापरुन आपल्याला करंट i2 ची व्हॅल्यु मिळेल Pv2i24435 33 W आता आपण सिरीज कॅपेसिटर बद्दल बोलू आता खाली असलेल्या सर्किटचा विचार करा जेथे सिरीजमध्ये n कॅपेसिटर आहेत आपण पाहू शकतो की किरचॉफ व्होल्टेज लॉ वापरला जाऊ शकतो कारण ते सिरीजमध्ये जोडलेले आहेत तर किरचॉफ व्होल्टेज लॉ लागू करताना आपल्याला मिळेल vv1v2vn कारण हे व्होल्टेजेस स्वतंत्र कॅपेसिटरवरील व्होल्टेज आहे आता व्होल्टेज v काय आहे Kth कॅपेसिटरसाठी व्होल्टेज v म्हणून परिभाषित केले जाऊ शकते vkt1Ckt0tidtvk तर ह्याची आपण मागील वर्गात चर्चा केली जिथे आपण विविध रेजिस्टर इंडक्टर आणि कपॅसिटर एलेमेंट्सचे विश्लेषण केले आता हे kth कॅपेसिटरसाठी आहे जर आपण सिरीजमध्ये जोडलेल्या सर्व कॅपेसिटरसाठी व्होल्टेजेस जोडले तर आपल्याला एकूण व्होल्टेज v ची व्हॅल्यु मिळेल v1C1t0tidtv11C2t0tidtv21Cnt0tidtvn जेव्हा आपण या विशिष्ट समीकरणाचे पुन्हा सरळीकरण कराल तेव्हा आपण अखंड कपॅसिटन्स इंटिग्रलच्या बाहेर काढू शकतो कारण हे कॉन्स्टन्ट आहे आणि नंतर प्रारंभिक व्होल्टेजेस मिळविण्यासाठी 1C11C21Cnt0tidtv1t0v2t0vnt0 तर आपण काय लिहू शकतो 1Ceqt0tidtv आता जर आपण या दोघांची तुलना केली तर आपण सहजपणे असा निष्कर्ष काढू शकतो की 1Ceq स्वतंत्र कपॅसिटन्सच्या रेसिप्रोकेलची बेरीज आहे तर आपण सहज लिहू शकतो 1Ceq1C11C21Cni1n1Ci ती सिरीजमध्ये जोडलेल्या कॅपेसिटरची संख्या आहे तर आता आपण काय म्हणू शकतो n सीरीज कनेक्ट केलेल्या कॅपेसिटरचे रेसिप्रोकेल कॅपेसिटीन्स स्वतंत्र कॅपेसिटीन्सच्या रेसिप्रोकेलची बेरीज आहे जे C इक्विव्हॅलेंट आहे वैयक्तिक कॅपेसिटीन्सच्या रेसिप्रोकेलच्या बेरजेएवढे आहे बरोबर आता जर आपण तुलना केली तर रेजिस्टन्सशी संबंधित मागील चर्चा आपण पाहु शकता की सिरीजमध्ये कॅपेसिटर कनेक्ट केले जसे रेजिस्टर समांतरमध्ये कनेक्ट असतात आता समांतर जोडलेल्या कॅपेसिटर बद्दल बोलू तर इथे आपण काय करू शकतो आपण फक्त किरचॉफ करंट लॉ लागू करू शकतो आणि इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्सची व्हॅल्यु शोधू शकतो म्हणूनच जेव्हा आपण किरचॉफ करंट लॉ लागू करतो तेव्हा आपल्याला माहित आहे की कॅपेसिटरमध्ये ith करंट म्हणून लिहिला जाऊ शकतो ikCkdvdt हे आपण मागील लेक्टरमध्ये पाहिले होते तर जर आपण सर्व करंटची बेरीज केली तर ती सर्किटमध्ये दर्शविलेल्या करंट बरोबर असेल म्हणजे एकूण करंट i1 अधिक i2 ते in पर्यंत आहे जेणेकरून जेव्हा आपण बेरीज करू तेव्हा आपल्याला मिळेल iC1dvdtC2dvdtCndvdt जर आपण बेरीज केली तर आपण लिहू शकतो i1nCidvdtCeqdvdt अखेरीस तुम्ही म्हणाल की C इक्विव्हॅलेंट हे स्वतंत्र कॅपेसिटन्सच्या सारांशाशिवाय काही नाही जे सर्किटमध्ये समांतर जोडलेले असते म्हणूनच n समांतर कनेक्ट केलेले कॅपेसिटरचे इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स वैयक्तिक कॅपेसिटीन्सच्या बेरजेएवढे आहे म्हणूनच आता आपण रेजिस्टर्स आणि कॅपेसिटरशी संबंधित सर्किटचे परस्परसंबंध पाहिले तर आपण असे म्हणू शकतो की समांतर जोडलेले कॅपेसिटर सिरीजमधील रेजिस्टर प्रमाणेच एकत्र केले जातात आता आपण इंडक्टर्सबद्दल चर्चा करूया समजा इंडक्टर असे आहेत की तेथे असे अनेक इंडक्टर्स आहेत जे सिरीजमध्ये जोडलेले आहेत तर आपण काय लागू करू शकतो आपण किरचॉफ व्होल्टेज लॉ लागू करू शकतो कारण हे लूपमध्ये जोडलेले आहे v हे वैयक्तिक इंडक्टर्सच्या व्होल्टेजची बेरीज आहे vv1v2vn तर जसे आपल्याला माहित आहे की vkLkdidt i सर्व इंडक्टर्समध्ये समान आहेत मग आपण काय लिहू शकतो vL1didtL2didtLndidt म्हणून जेव्हा आपण सर्व इंडक्टर्सची बेरीज करतो तेव्हा आपण सहजपणे लिहू शकतो i1nLididtLeqdidt आपण असा निष्कर्ष काढू शकतो की L इक्विव्हॅलेंट म्हणजे त्या विशिष्ट सर्किटमध्ये सीरिजमध्ये जोडलेल्या सर्व वैयक्तिक इंडक्टर्सची बेरीज आहे तर n सीरिजमध्ये कनेक्ट केलेले इंडक्टर्सचे इक्विव्हॅलेंट इन्डक्टन्स ही वैयक्तिक इंडक्टन्सची बेरीज आहे LeqL1L2Lni1nLi म्हणून जर आपण सीरिजमध्ये कनेक्ट केलेल्या रेजिस्टर्सचा संबंध पाहत असाल तर आपण असे म्हणू शकतो की सीरिजमध्ये कनेक्ट केलेले इंडक्टर आपल्याला इक्विव्हॅलेंट इन्डक्टन्स देते जसे कि रेजिस्टर सीरिजमध्ये कनेक्ट केलेले असतात आता समांतर जोडलेल्या इंडक्टर्सविषयी बोलू या आकृतीत आपल्याला दिसेल की हे इंडक्टर्स समांतर जोडलेले आहेत जेव्हा हे इंडक्टर्स समांतर जोडलेले असतात तेव्हा याचा अर्थ असा की आपण किरचॉफ करंट लॉ लागू करू शकतो जर आपण किरचॉफ करंट लॉ लागू केला तर आपणास असे आढळेल की व्होल्टेज सोर्समधून येणारा करंट वेगळ्या इंडक्टर्समध्ये वाहणाऱ्या वैयक्तिक करंटची बेरीज करणे होते आणि शेवटी उद्दीष्ट म्हणजे सर्किटमधील इक्विव्हॅलेंट इन्डक्टन्सची व्हॅल्यु शोधणे आहे मग आपल्याला काय करावे लागेल प्रत्येक इंडक्टरमध्ये स्वतंत्रपणे वाहणार्या करंटची व्हॅल्यु शोधणे आवश्यक आहे आपण लिहू शकतो ikt1Lkt0tvdtik i इंटिग्रल स्वरूपात लिहिता येऊ शकते आणि एकूण करंटची व्हॅल्यु शोधण्यासाठी हे येथे वापरले गेले आहे तर आपल्याला काय करावे लागेल आपल्याला प्रत्येकामधून वाहणार्या स्वतंत्र करंटची बेरीज करणे आवश्यक आहे प्रत्येक इंडक्टरमध्ये व्होल्टेज समान आहे प्रथम इंडक्टर करिता आपण लिहू शकतो i11L1t0tvdti1t0 हे असेच आहे जे आपण म्हणतो की सुरुवातीला आपण असे गृहित धरत आहोत की t0 वेळी इंडक्टरमध्ये काही करंट असतो म्हणूनच त्या पहिल्या इंडक्टरला इनिशिअल कंडिशन मानली जाते त्याचप्रमाणे दुसऱ्या इंडक्टरसाठीही आपण 1L2t0tvdt अधिक इंडक्टरमध्ये वाहणारा इनिशिअल करंट लिहू शकतो आणि जेव्हा आपण सर्व एलेमेंटची बेरीज करू तर आपण लिहू शकतो i1L1t0tvdti11L2t0tvdti21Lnt0tvdtin 1l11L21Lnt0tvdti1t0i2t0int01Leqt0tvdti जर आपण या दोघांची तुलना केली तर आपण लिहू शकतो 1Leq1L11L21Lni1n1Li म्हणूनच N समांतर जोडलेल्या इंडक्टर्सचे इक्विव्हॅलेंट इन्डक्टन्स वैयक्तिक इन्डक्टन्सच्या रेसिप्रोकेलच्या बेरीजचे रेसिप्रोकेल आहे याचा अर्थ असा की L इक्विव्हॅलेंट सहजपणे वैयक्तिक इन्डक्टन्सच्या रेसिप्रोकेलच्या बेरजेचे रेसिप्रोकेल म्हणून लिहिले जाऊ शकते समांतरमध्ये जोडलेले इंडक्टर्स समांतरमध्ये जोडलेल्या रेजिस्टर्स प्रमाणेच असते हे आपण पाहू शकतो आपण तीनही रेजिस्टर कॅपेसिटर आणि इंडक्टर्सचे समांतर आणि सिरीज संयोजन पाहिले पुढच्या वर्गात आपण या एलेमेंट्समधील फेसर संबंध शोधण्याचा प्रयत्न करू ते म्हणजे रेजिस्टर्स कॅपेसिटर आणि इंडक्टर्स यांचे व्होल्टेज आणि करंट फेसर संबंध आणि नंतर आपण साइनुसॉईडल भिन्न भिन्न व्होल्टेज आणि करंटसाठी इम्पीडन्सचे संबंध स्थिर करू आपण आजचे हे लेक्टर बंद करू पुढच्या वर्गात आपण या प्रमाणात फेसर प्रतिनिधित्त्व पुढे आणू धन्यवाद